नमस्कार आपण आता या कोर्सच्या तेराव्या लेक्चर मध्ये आहोत मागच्या क्लासमध्ये आपण लॉजिकल एक्सप्रेशन कसे मिनिमाईज करायचे आणि 1 इनपुट असलेल्या केसचे इम्पलेमेंटेशन कसे करायचे ते पाहिले तर या क्लासमध्ये आपण मल्टिपल आउटपुट चे मिनीमायझेशन पाहू आणि इथे आपल्याला बऱ्याच शक्यता दिसत आहे पण आपल्याला या सगळ्यातून एकच पर्याय निश्चित कॉस्ट क्रायटेरिया वरून निवडायचा आहे तेव्हा या लेक्चर ची सुरुवात आपण निश्चित कॉस्ट क्रायटेरिया डिफाइन करून आणि त्यानंतर मिनिमिझेशन चा पैलू पाहू या प्रकारचे इम्पलेमेंटेशन आपण आधीच पाहिले आहे तेव्हा इथून सुरुवात करू Y FABC Σ m24567 इथे 2 4 5 6 7 या मिनटर्म असलेल्या ट्रूथ टेबल चे हे रीप्रेझेन्टेशन आहे याप्रकारचे मिनिमिझेशन चे प्रॉब्लेम आपण आधीच सोडवले आहेत आणि एस ओ पी मध्ये इथे आपल्याला ही एक मिनटर्म इथून 'A' आणि दुसरी मिनटर्म B C' अशी मिळते हे असे रियलायझेशन आपण आधीच पाहिले आहे Y A B C' तर एस ओ पी रियलायझेशन Y A B C' असे मिळाले याच ट्रूथ टेबल साठी A C' आणि A B या दोन सम टर्म असलेले हे पीओएस रिप्रेझेंटेशन आहेत Y A B A C' आणि आता जर आपल्याला सर्किट काढायचे असेल तर त्याच्या प्रत्येक ऑपरेशन साठी आपल्याकडे संबंधित लॉजिक गेट उपलब्ध आहे तर आता आधी आपण इन्व्हर्टर घेऊ इन्व्हरर्तेड इनपुट कॉम्प्लिमेंटेड आणि अनकॉम्प्लिमेंटेड असे दोन्ही प्रकारचे उपलब्ध आहे जर तसे नसेल तर आपल्याला वेगवेगळे घ्यावे लागते आणि म्हणून हे दोन लेवल लॉजिक चे इम्पलेमेंटेशन आहे आता या केस मध्ये आपल्याकडे दोन गेट आहेत एक ऑर गेट जो A आणि B C' एकत्र करतो आणि दुसरा अँड गेट जो B आणि C' मध्ये आहे आणि आपण A OR B व A OR C' आणि हा अँड गेट ह्या दोन ऑर गेट चे आउटपुट एकत्र करतो आणि हे कम्पेअर केले तर तुम्ही याची कॉम्प्लेक्ससिटी पाहू शकतात आणि कुठले इम्पलेमेंटेशन जास्त कॉस्टली आहे तर नक्की हे पीओएस इम्पलेमेंटेशन जास्त कॉस्टली आहे तर इथे तुम्ही इनपुट ची संख्या आणि लॉजिक गेट ची संख्या वापरून कॉस्ट ठरवू शकतात पण हे इतके सरळ नाही आपल्याला जास्त कॉम्प्लेक्स सर्किट साठी म्हणजे मल्टिपल आउटपुट चे मिनीमायझेशन साठी बघायचे आहे तेव्हा आपल्याला निश्चित असा कॉस्ट क्रायटेरिया डिफाइन करावा लागेल तेव्हा पहिली व्याख्या लिटरल कॉस्ट आहे लिटरल कॉस्ट म्हणजेच ते लिटरल कॉम्प्लिमेंटेड आणि अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्ममध्ये किती वेळा बुलियन एक्सप्रेशन मध्ये आले आहे तेव्हा मागच्या उदाहरणांमध्ये A B आणि C' हे लिटरल कॉम्प्लिमेंटेड आणि अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्ममध्ये किती वेळा आले आहे ते पाहू इथे लिटरल कॉस्ट 3 आहे आणि या केसमध्ये A B पुन्हा A आणि C' म्हणजे चार वेळा येते आणि म्हणून इथे लिटरल कॉस्ट चार आहे पुढचे गेट इनपुट कॉस्ट जर लिटरल कॉस्ट सोबत कम्पेअर केले तर गेट इनपुट कॉस्ट सर्किट इम्पलेमेंटेशन च्या कॉम्प्लेक्स सिटी बद्दल चांगला रिझल्ट देते तर गेट इनपुट कॉस्ट मध्ये सर्किट इम्पलेमेंटेशन साठी वापरलेल्या गेट च्या इनपुट ची संख्या मोजली जाते तर मागच्या उदाहरणामध्ये एस ओ पी रियलायझेशन साठी गेट इनपुट कॉस्ट काय आहे तर इथे 1 2 आणि इथे 1 म्हणजे तीन आहे दोन इनपुटचा अँड गेट आणि दोन इनपुटचा ऑर गेट म्हणजे टोटल गेट इनपुट कॉस्ट चार आहे 3 नाही आणि गेट इनपुट कॉस्ट पीओएस रियलायझेशन साठी 123456 म्हणजे 6 आहे इथे आपण इन्व्हर्टर नॉट गेट घेतला नाही जर इथे आपण नॉट गेट पण लक्षात घेतला तर आपल्याला गेट इनपुट कॉस्ट ची वेगळी संख्या मिळेल तेव्हा प्रत्येक केस साठी पहा ही एस ओ पी रियलायझेशन साठी 4 1 5 होते आणि पीओएस रियलायझेशन साठी 6 1 7 होते म्हणजे नॉट गेट घेऊन आणि न घेता अशा दोन केसच्या शक्यता आहेत G L T GN L T N तर आपल्याला डायग्राम न पाहता तसेच लॉजिक सर्किट इम्प्लिमेंट न करता फक्त एक्सप्रेशन वरूनही गेट इनपुट कॉस्ट या दोन इक्वेशन्स वरून सोप्या पद्धतीने मिळते इथे पहा एका व्हेरिएबल ची टर्म वगळून कारण त्या एका वेरिएबल च्या टर्मला गेट लागत नाही आणि तेव्हा संख्या हि 'T' आहे आणि डिस्टिंक्ट इन्वर्जन म्हणजे जर बार दोन ठिकाणी असेल तर ते आपण एकदाच मोजतो तेव्हा ही संख्या पण 'T' आहे बार हे लिटरल दोन वेळा येत असेल म्हणजे डिस्टिंक्ट इन्वर्जन ला एकच इन्व्हर्टर नॉट गेट लागतो जर ही संख्या 'T' असेल तर नॉट गेट ला वगळून गेट इनपुट कॉस्ट ही लिटरल कॉस्ट प्लस टर्म संख्या अशी असेल तर तुम्ही इथे गेट इनपुट कॉस्ट आणि लिटरल कॉस्ट सूत्रानुसार पाहू शकतात तर या उदाहरणांमध्ये गेट कडे न पाहता एका व्हेरिएबल ची टर्म वगळून लिटरल A B C' अशी तीन आहे इथे ही एका व्हेरिएबल ची टर्म वगळली आहे तेव्हा टर्मची संख्या 3 1 4 अशी आहे म्हणजे गेट इनपुट कॉस्ट नॉट गेट न घेता 4 आहे तर इथे आपण हे 1234 असे 4 गेट आणि हे चार गेटचे इनपुट मोजू शकतो तसेच दुसऱ्या केस मध्ये किती लिटरल आहेत आपण आधीच पाहिले आहेत चार लिटरल आहेत आणि किती टर्म आहेत तर 2 टर्म आहेत ही एक टर्म ही दुसरी सम टर्म आणि ही अजून एक सम टर्म आहे इथे 4 2 6 अशी गेट इनपुट कॉस्ट मिळते तर आपल्याला अशा प्रकारे फक्त एक्सप्रेशन कडे पाहून कुठलेही ही फिजिकल रियलायझेशन न करता किंवा लॉजिक सर्किट न काढता गेट इनपुट कॉस्ट काढता येते आणि जर आपण नॉट गेट पण मोजायचा ठरवला तर आपल्याला डिस्टिंक्ट इन्वर्जन ची संख्या ऍड करावी लागेल तेव्हा इथे टेबल मध्ये आपण हे मांडून घेऊ तर हे 4 आणि हे 6 व इथे हे पाच आणि सात जर आपण नॉट गेट पण मोजला तर आणि त्यामुळे गेट इनपुट कॉस्ट अभ्यासात लक्षात घेतली जाते आता आपण अजून काही उदाहरणे पाहू हे रियलायझेशन आणि हे रियलायझेशन सारखेच आहे त्यांचा ट्रूथ टेबल पण सारखाच दाखवला आहे

आता आपण त्यासाठी लॉजिक सर्किट काढणार नाही तेव्हा सरळच सूत्रावरून इथे गेट इनपुट कॉस्ट काढू तेव्हा लिटरल ची संख्या 123456 म्हणजे 6 लिटरल आहेत CA तेव्हा लिटरल कॉस्ट 6 आहे आणि टर्म चि संख्या 123 म्हणजे तीन आहे इथे इन्वर्जन लक्षात घेतले नाही तेव्हा N 0 त्यामुळे 6 3 9 ही गेट इनपुट कॉस्ट नॉट गेट न मोजता येते नॉट गेट घेऊनही 9 च आहे कारण येथे इन्वर्जन वापरलेले नाही तसेच याच्या पीओएस रिप्रेझेंटेशन साठी चे इक्वेशन A B C A असे आहे आता 6 लिटरल आहेत आणि टर्म चि संख्या 3 आहे तेव्हा टोटल 9 होते त्यामुळे दोघांची कॉम्प्लेक्ससिटी सारखीच आहे त्यामुळे तुम्ही कुठलेही एक घेऊ शकतात Y A C A' B' C' Y A'B C'A इथे अजून एकाच ट्रूथ टेबल साठी हे दोन रिप्रेझेंटेशन दिसत आहेत एक एस ओ पी फॉर्म मध्ये आणि दुसरे पी ओ एस फॉर्म मध्ये आता तुम्हाला माहितीच आहे की कॉस्ट च्या टर्म साठी कसे कम्पेअर करायचे तेव्हा लिटरल कॉस्ट पहिल्या केस मध्ये हे 123456 म्हणजे 6 आहे आणि टर्म ची संख्या दोन आहे तसेच इन्वर्जन A' B' C' असे 3 आहे तर गेट इनपुट कॉस्ट नॉट गेट न घेता 6 2 8 आहे आणि दुसऱ्या केस मध्ये नॉट गेट घेऊन 11 आहे आणि आता दुसऱ्या रियलायझेशन चे आपल्याकडे इक्वेशन A' B B' C C' A असे आहे तर इथे लिटरल ची संख्या 6 आहे 3 ऑर टर्म आणि 3 इन्वर्जन त्यामुळे तुमची गेट इनपुट कॉस्ट 6 3 9 आणि नॉट गेट घेऊन 12 होते आणि आता आपण हे नक्कीच कम्पेअर करू शकतो व व्याख्येनुसार म्हणू शकतो की हे कमी कॉस्टली रियलायझेशन आहे तर हे अजून काही उदाहरणे आहेत Y A B B' C D A' D B C' D हे समतुल्य नाहीत Y AC' AD BCD' इथे ही संख्या 123456789 आणि 1011 म्हणजे लिटरल 11 आहेत व 4 इन्वर्जन आहेत इन्वर्जन B' A' पुन्हा B' आणि C' पण B' डिस्टिंक्ट इन्वर्जन नुसार एकदाच घेऊ तेव्हा हे 3 आहेत त्याप्रमाणे तुम्हाला या केससाठी 15 आणि 18 असे मिळाले तसेच आपण जेव्हा 2 लेवल इम्पलेमेंटेशन करतो आणि तिथे फॅन इन किंवा कुठल्या प्रकारचा लॉजिक गेट वापरायचा यासाठी काही निर्बंध नसेल तेव्हा आपण के मॅप किंवा QM अल्गोरिदम वापरून सर्किट मिनिमाईज करू शकतो तर आपण इथे काय लक्षात घेतले पाहिजे ते पाहिले पण जेव्हा फॅन इन मध्ये तसेच कुठला लॉजिक गेट वापरायचा याबाबत काही निर्बंध असेल तर आपण नक्कीच अशाप्रकारे हे कॅल्क्युलेट करू शकत नाही उदाहरणार्थ जर एक्सप्रेशन Y A B C D असे विचारले असेल आणि हे रियलायझ करताना फक्त 2 इनपुट चा नांड गेट वापरू शकतो असा निर्बंध असेल असेल तर कॉस्ट काय असेल E A E" तर आता 2 इनपुट नांड गेट हे एकच युनिट राहते आणि इथे आपण डीमॉर्गन थेरम De Morgan's theorem चा उपयोग करू तेव्हा इथे आपण पाहू शकतो की 1 2 3 4 5 म्हणजे एकूण आपल्याला 2 इनपुट चे पाच नांड गेट लागतात आणि हे रियलायझेशन दाखवले आहे तर हे दुसरे शक्य असलेले रियलायझेशन आहे तर आपल्याला हे त्याच्यासोबत कम्पेअर करायचे आहे आणि युनिट च्या संख्येवर अवलंबून ज्याची कॉस्ट कमी आहे ते घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात की 10 गेट इनपुट लागतात दोन इनपुटचे पाच नांड गेट म्हणजे 10 गेट इनपुट पण जर तुम्ही सामान्य 2 लेव्हल चे इम्पलेमेंटेशन मध्ये फॅन इन चा निर्बंध नसताना पाहिले तर लिटरल कॉस्ट A B C D E म्हणजे 5 आणि टर्म ची संख्या 2 तेव्हा एकूण 7 येते त्यामुळे आपल्याला निर्बंध नसताना 2 लेव्हल चे इम्पलेमेंटेशन मध्ये 7 इनपुटअसलेले गेट लागतात पण तेच निर्बंध असताना आपल्याला दहा गेट म्हणजे दोन इनपुटचे पाच नांड गेट लागतात आता 2 लेव्हल आणि 3 लेव्हल म्हणजे काय ते पाहू आता आपण अजून एक 2 लेव्हल चे आणि 2 लेव्हल पेक्षा जास्तीचे उदाहरण पाहू तर इथे आपण Y A B C D C E हे एक्सप्रेशन रियलायझ करत आहोत जर तुम्ही 2 लेव्हल इम्पलेमेंटेशन केले तर गेट इनपुट कॉस्ट 1 2 3 4 5 6 असे 6 लिटरल आणि 3 टर्म येतात म्हणजे एकूण 9 झाले तर इथे तुमचे गेट चे 9 इनपुट होतात Y A B C E आणि आता याचे काय होते ते पाहू जर इथे आपण C कॉमन घेतला तर Y A B C D E असे एक्सप्रेशन मिळते तेव्हा आधी D E सोबत ऑर होते आणि नंतर ते C सोबत अँड होते आणि शेवटी असे मिळते तर हे 3 लेव्हल चे इम्पलेमेंटेशन झाले इथे किती गेट इनपुट आहेत तर 1 2 3 4 5 6 7 8 आहेत तरी इथे 3 लेव्हल चे इम्पलेमेंटेशन साठी नऊच्या ऐवजी 8 मिळाले तेव्हा आपल्या चर्चेमध्ये 2 लेव्हल चे इम्पलेमेंटेशन मध्ये आपण नेहमी अँड ऑर किंवा नांड नांड व पी ओ एस साठी ऑर अँड किंवा नॉर नॉर सर्किट करतो Y A B C D E तसेच काही लिटरेचर मध्ये अजून एक नवीन व्याख्या दिली आहे जिथे आपण एकूण कॉस्ट काढू शकतो ज्यात आपल्याला गेट इनपुट कॉस्ट मध्ये वापरलेल्या गेटची संख्या मिळवायची आहे म्हणजेच इथे आपल्याला वापरलेल्या गेटची संख्यासुद्धा लक्षात घ्यायची आहे आणि तेव्हा आपल्याला एकूण कॉस्ट गेट इनपुट कॉस्ट वापरलेल्या गेटची संख्या अशी मिळते आता आपण मल्टिपल आउटपुट मिनिमिझेशन च्या प्रश्नाकडे येऊ आणि त्याचबरोबर आपण हा कॉस्टचा पैलू पण आपल्या मनात ठेवू यात आपण पाहिले की तिथे बर्याच शक्यता असतात आधी आपण या प्रश्नाकडे पाहू इथे हे दोन फंक्शन रियलायझ करायचे आहेत पण इथे ही कॉमन टर्म दोघांमध्येही प्राईम एम्पली कँट आहे F1 B' B F2 B' B तर तुम्हाला इथे हे या 2 फंक्शन मधल्या कॉमन टर्म रियलायझ करायच्या आहेत तर B' C हे कॉमन प्राईम एम्पली कँट आहे आणि नक्कीच या केस मध्ये निर्णय स्पष्ट असेल जर तुम्ही स्वतंत्रपणे रियलायझेशन केले तर B' C इथे आणि B' C पुन्हा रियलायझ करावा लागेल आणि त्याच्याशी संबंधित हे सर्किट आहे ज्याला 1 2 3 4 5 6 असे सहा गेट्स लागतात या प्रत्येकासाठी तुम्ही ही गेट इनपुट कॉस्ट 12 3 4 लिटरल आणि 1 2 टर्म अशी एकूण 1 2 3 4 5 6 12 3 4 5 6 मोजू शकतात म्हणजेच एकूण गेट इनपुट कॉस्ट 6 6 12 अशी आहे आणि तुम्ही एकूण कॉस्ट म्हणजे वापरलेल्या गेटची ची संख्या मिळविली तर 18 अशी येते आणि नक्कीच B' C ही कॉमन टर्म आहे जी दोन्ही ठिकाणी वापरली आहे तर हे संबंधित सर्किट इथे दाखवले आहे आता हा पार्ट रियलायझ करायला तुम्हाला 6 गेट इनपुट्स 1 2 3 4 5 6 आणि कॉमन पार्ट रियलायझ करायला चार गेट इनपुट लागतात तेव्हा 6 4 10 एकूण वापरलेले गेट 10 आणि एकूण कॉस्ट 15 अशी येते तर हे फारच साधे आहे तर इथे या केसमध्ये मिनीमाईझ मल्टिपल इनपुट सोबत कुठलाही मुद्दा राहत नाही तुम्हाला उत्तर माहित आहे तर हे मिनीमाईझ सोल्युशन आहे आता आपण असा प्रश्न पाहू की जिथे कॉमन प्राईम एम्पली कँट नाहीत तर या केस मध्ये F 1 मध्ये 1 3 ह्या मीनटर्म आणि F 2 मध्ये 3 6 या मीनटर्म मिळतात जर तुम्ही स्वतंत्रपणे इम्पलेमेंटेशन केले तर A' B' आणि A' C या दोन टर्म मिळतात आणि तुम्हाला हे रियलायझ करावे लागेल आणि या केसमध्ये हे कॉमन आहे पण जसे मी सांगितले की या केसासाठी आपल्याला हे रियलायझ करायचे आहे पण हि टर्म नाही तुम्हाला माहित आहे कि दुसऱ्या केस मध्ये A' C हि टर्म प्राईम एम्पली कँट म्हणून समाविष्ट झाली आहे B' A' C A C' जर तुम्ही स्वतंत्रपणे रियलायझ केले तर या दोन टर्म आहेत आणि जर तुम्ही गेट इनपुट कॉस्ट कॅल्क्युलेट केली तर पहिल्या साठी ती सहा आणि दुसऱ्यासाठी आठ अशी आहे तेव्हा एकूण गेट इनपुट कॉस्ट 14 अशी झाली आता एकूण कॉस्ट म्हणजेच 14 व हे वापरलेले तीन गेट आणि अजून हे तीन गेट म्हणजेच एकूण 20 झाली C' पण ही कॉमन टर्म इथे आल्यामुळे तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही कारण दुसऱ्या टर्म साठी ही टर्म पाहिजे तर हे तुम्ही दुसऱ्या प्रकारे रियलायझ करू शकतात इथे तुम्ही A' C च्या ऐवजी A' B C मिळालेली टर्म वापरू शकतात आणि या केसमध्ये तुम्हाला एक कॉमन टर्म जी दोन्ही एक्सप्रेशन मध्ये वापरली जाईल अशी मिळते तर या केस मध्ये हे गेट ची संख्या कमी करायला याची मदत होते पहिल्या केस मध्ये 1 2 3 4 5 6 7 दुसऱ्या केस मध्ये 1 2 3 आणि इथे दोन टर्म येतात आणि म्हणून 7 5 12 कारण A' B C ही टर्म पहिल्या केसमध्ये आधीच मिळाली आहे तेव्हा एकूण गेट इनपुट कॉस्ट 12 आहे आणि इथे ही 17 आहे त्यामुळे तुम्ही इथे कम्पेअर करू शकतात आणि म्हणू शकता की हे कमी कॉस्टली आहे अशाप्रकारे हे रियलायझ केले आहे आता आपण हे कॉमन टर्म असलेले दुसरे उदाहरण पाहू पण ही कॉमन टर्म मोठ्या ग्रुपचा पार्ट आहे आणि त्यामुळे ती आधीच समाविष्ट झाली आहे आणि म्हणून आपण या उदाहरणामध्ये ते काय होते ते पाहू तर ह्या दोन F 1 आणि F 2 मध्ये हे दोन 1's कॉमन टर्म आहेत F1 B C' B D A' B' C F2 B D' B C A D आता हे दोन 1's ह्या मोठ्या ग्रुपचा पार्ट आहे आणि तेव्हा तुम्ही स्वतंत्रपणे मिनिमिझेशन करू शकतात आणि तुम्ही हे B C' B D आणि A' B' C अशाप्रकारे रियलायझेशन करू शकतात तर B C' B D आणि A' B' C या टर्म बद्दल आपण बोलत आहोत तर असे तुम्हाला मिळाले आणि दुसऱ्या केसमध्ये ही कॉमन टर्म ही मोठ्या ग्रुपचा पार्ट आहे हे त्याच्याशी संबंधित रियलायझेशन आहे B D' B C A B' D आहे पण हा मोठा ग्रुप करायला मुद्दा असा आहे की तुम्ही हे चार 1's एका ग्रुप मध्ये समाविष्ट करत आहात पण ते आधीच मागच्या ग्रुपमध्ये समाविष्ट झाले आहेत आणि B C' हि टर्म इथे आहे त्याचप्रमाणे हा मोठा ग्रुप बनवून तुम्ही हा 1 आणि हा 1 समाविष्ट करत आहात पण तो आधीच या 4 च्या ग्रुपने समाविष्ट केले आहे इथे हे निळा मध्ये दाखवले आहे अशाप्रकारे इथे ग्रुप करण्याची गरज नाही आणि B D ही एक आणि दुसरी B C या दोन वेगळ्या टर्म तयार करण्याची गरज नाही त्याऐवजी फक्त B C D ही एकच टर्म जी दोन्ही ठिकाणी मिळते ती बनवा If you do if you do does it help in anyway we can see that it helps in a manner which is depicted here if you if you go for individual you know minimization जर तुम्ही स्वतंत्रपणे मिनिमिझेशन केले तर आपल्याला हे कशाप्रकारे मदत करते हे इथे दाखवले आहे तर 1 2 3 4 5 6 7 हे लिटरल आणि 3 टर्म म्हणजेच एकूण 10 त्याचप्रमाणे ही दुसऱ्या केसमध्ये ही 10 तेव्हा गेट इनपुट कॉस्ट 20 आली इथे हे या केसमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 हे लिटरल आणि 3 टर्म म्हणजेच एकूण 11 व दुसऱ्या केसमध्ये 1 2 3 4 5 आणि हे आधीच आले आहे आणि 3 टर्म म्हणजेच एकूण 8 तेव्हा गेट इनपुट कॉस्ट 19 आली तुम्ही 19 मध्ये कम्पेअर करू शकतात तसेच तुम्ही एकूण कॉस्ट म्हणजेच रियलायझेशन मध्ये वापरलेल्या लॉजिक गेटची संख्या पण मिळवू शकतात आणि तेव्हा तुम्हाला 28 विरुद्ध 26 असे मिळते आता तुम्हाला चांगले कळले असेल हे कसे कमी कॉस्टलि रियलायझेशन आहे तर इथे आपण जर मेम्बर्स आधीच स्वतंत्र केसेस मध्ये प्राईम एम्पली कँट ने समाविष्ट केले असतील तर कॉमन टर्म मोठ्या ग्रुपचा पार्ट असते हे पाहिले आता आपण डोन्ट केअर don't care असलेले केस घेऊ तसेच मल्टिपल आउटपुट मिनिमिझेशन मध्ये हे डोन्ट केअर don't care कसे वापरायचे ते पण पाहू आपल्याकडे हे दोन उदाहरण आहेत तर पहिल्या उदाहरणामध्ये हे फंक्शन 1 मध्ये हे डोन्ट केअर don't care आणि फंक्शन 2 मध्ये हे डोन्ट केअर don't care आहे आता आपण काय पाहू शकतो तर हे डोन्ट केअर म्हणजे हे असे एक्सप्रेशन आणि ही कॉमन टर्म याआधी आपण पाहिले पण स्वतंत्रपणे जाण्याऐवजी याचे कॉमबीनेशन आणि याचे कॉमबीनेशन बरे राहील कारण तिथे आपण जास्तीची टर्म तयार करतो म्हणजे एक पर्याय असा आहे की हा 1 आणि हा 1 हे दोन 1's आपण या 1 सोबत कंबाईन करतोय पण इथे हे एक जास्तीची टर्म तयार होते F1 B D तर इथे तुम्हाला चार च्या ग्रुप ची कॉम्प्लेक्स सिटी माहित आहे तेव्हा तिसऱ्या टर्ममध्ये A जो कॉमन आहे पण जो आपल्याला C टर्ममध्ये लागतो पण या केस मध्ये ह्या दोन टर्म आपल्याला नेहमीच लागतात आणि तुमच्याकडे फक्त ही एकच टर्मआहे ही 4 च्या ग्रुपची कॉम्प्लेक्स सिटी तयार होते तर या इथे हे डोन्ट केअर केसेस आहेत त्या आपण दुर्लक्षित करून स्लाईडमध्ये दाखवल्याप्रमाणे करत गेलो तर आपल्याला गेट इनपुट कॉस्ट 14आणि एकूण कॉस्ट 20 मिळते आता आपण जरा अवघड गोष्ट पाहू जिथे डोन्ट केअर केसेस अशा आहेत तर पुन्हा मिनिमाईज एक्स्प्रेशन मध्ये हा ग्रुप हा ग्रुप तसेच हा ग्रुप आणि हा ग्रुप असण्याची शक्यता आहे तर या शक्यता आहेत आणि तुम्ही या सगळ्या शक्यता कम्पेअर करून पाहिल्या तर तुम्ही पाहू शकतात की हा 1 आणि हे डोन्ट केअर don't care आणि हे डोन्ट केअर don't careआणि हा इथला 1 मिळून एक कॉमन टर्म तयार होते तर ही टर्म कॉमन आहे आणि त्याच प्रमाणे आपण या दोन मध्ये ही कॉमन टर्म तयार करू शकतो आणि या केस सारखेच स्वतंत्रपणे मिनिमिझेशन केलेल्या केस सोबत कम्पेअर करून हे सर्व 1's इथे समाविष्ट करू जर तुम्ही हे कॉमन टर्म असलेले रियलायझेशन कम्पेअर केले तर तुम्हाला त्यासंबंधित कॉस्ट म्हणजेच पहिल्या ठिकाणी गेट इनपुट कॉस्ट 18 आणि एकूण कॉस्ट 24 मिळते C F2 B D' B D आणि जर तुम्ही स्वतंत्रपणे प्रयत्न केला तर तुम्ही पाहू शकतात त्यासाठी या 20 आणि 28 अशा मोठ्या व्हॅल्यू मिळतात अशा वेगळ्या प्रकारे कॉस्ट क्रायटेरिया वापरून मल्टिपल आउटपुट मिनिमिझेशन डिफाइन केले आहे आपण इथे पाहून जे योग्य आहे ते घेऊ शकतो हे दोन आउटपुट साठी आहे तसेच तीन आउटपुट साठी पण वाढवू शकतो ते थोडे अवघड असेल पण संकल्पना तशीच असणार आहे यासोबत आपण या क्लासच्या निष्कर्षआकडे येऊ त्यात आपण थोडक्यात चर्चा करू आपण वेगवेगळ्या लॉजिक सर्किट इम्पलेमेंटेशन चे निश्चित अशा कॉस्ट क्रायटेरिया वरून कम्पॅरिझन पाहिले आपण एक व्हेरिएबल कॉम्प्लिमेंटएड किंवा अनकॉम्प्लिमेंटएड फॉर्ममध्ये एक्सप्रेशन मध्ये किती वेळा आले हे लिटरल कॉस्ट च्या व्याख्येमध्ये पाहिले आणि वेगवेगळ्या लॉजिक गेट च्या एकूण इनपुट ची संख्या म्हणजेच गेट इनपुट कॉस्ट होय आणि एकूण कॉस्ट च्या व्याख्येमध्ये गेट इनपुट कॉस्ट तसेच वापरलेल्या लॉजिक गेट ची संख्या लक्षात घेतो आणि मल्टिपल आउटपुट फंक्शन मध्ये कॉमन टर्म मुळे कमी कॉस्ट चे मिनीमाईज सर्किट मिळते आणि डोन्ट केअर कंडिशन don't care conditions मिनीमाईज सर्किट साठी तयार झालेल्या कॉमन टर्म ठरविण्यासाठी उपयोगी पडतात धन्यवाद